या विशिष्ट व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान खूप महत्वाचे आहे कारण आम्ही MOSFET कसे बनवायचे याबद्दल बोलणार आहोत गेल्या अनेक वर्गांपासून मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही एक प्रक्रिया शिकत आहोत आणि मी तुम्हाला MOSFET कसे बनवू शकतो हे एका व्याख्यानात दाखवीन MOSFET काही नाही परंतु तुमचे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर तर जर मला MOSFET बनवायचे असेल तर कोणत्या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे त्या विशिष्ट प्रकरणात आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय थर्मल बाष्पीभवन काय आहे लिथोग्राफी काय आहे हे समजून घ्यावे लागेल आणि तेव्हाच मी समजेल की MOSFET कसे तयार केले जाऊ शकते डिव्हाइस तयार करण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत हे आम्ही आधीच पाहिले आहे आता या पायऱ्या वापरून आपण MOSFET कसे बनवू शकतो तो आजचा वर्ग आहे आणि मग आपण अनेक प्रकारचे MOSFETs पाहू जसे की वर्धन प्रकार MOSFET डिप्लेशन प्रकार MOSFET P चॅनेल MOSFET N चॅनेल वर्धन प्रकार MOSFET P चॅनेल वर्धन प्रकार MOSFET समान P चॅनेल उदासीनता प्रकार तसेच आम्ही पूरक मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर बद्दल खूप लहान वर्णन किंवा तपशील पाहू जे तुमचे cmos आहे हा कोर्सचा महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही चालू कालावधीच्या दृष्टीने MOSFETs चा अनुप्रयोग देखील पाहू तर मी या विशिष्ट व्याख्यानाला काही मॉड्यूलमध्ये विभागतो म्हणून जेव्हा आपण MOSFETs फॅब्रिकेशन नेमके काय आहे आणि ते वेगवेगळ्या अनुप्रयोगांमध्ये कसे लागू केले जातात हे समजून घेत असताना आपण विसरले नाही पाहिजे पहिली स्लाईड जी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि ती म्हणजे तुमचा वर्ग क्रमांक आठ जो MOSFETs आहे म्हणून मी तुम्हाला जे सांगितले ते MOSFET समजून घेण्यासाठी आम्हाला प्रक्रिया समजली पाहिजे जे आमचे थर्मल ऑक्सिडेशन आहे मग आपल्याला डिपॉझिशन आणि फोटोलिथोग्राफी माहित असणे आवश्यक आहे आता या तीन गोष्टी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि आणखी एक पायरी म्हणजे प्रसार किंवा आयन रोपण तर MOSFET फॅब्रिकेशन कसे कार्य करते हे समजून घ्यायचे असल्यास आपल्याला माहित असणे आवश्यक असलेल्या या 4 चरण आहेत आता ऑक्सिडेशनमध्ये आम्ही आधीच 2 प्रकारचे ऑक्सिडेशन पाहिले आहे एक थर्मल आहे आणि दुसरा प्लाझ्मा वर्धित रासायनिक वाष्प जमा आहे ऑक्सिडेशनचा वापर करून आपण सिलिकॉन डायऑक्साइड जमा करणे वाढवू शकतो एक म्हणजे भौतिक वाष्प जमा करणे आणि दुसरे म्हणजे रासायनिक वाष्प जमा करणे भौतिक वाष्प साठवणात आपण तीन प्रकार पाहिले आहेत एक म्हणजे थर्मल बाष्पीभवन दुसरा ई बीम बाष्पीभवन आणि तिसरा एक स्पटरिंग आणि CVD मध्ये आपण 2 प्रकार PECVD आणि LPCVD पाहिले आहेत मग आम्ही फोटोलिथोग्राफी आणि त्याची प्रक्रिया पाहिली परंतु आम्ही विस्ताराने जात नाही की फक्त एक समज आहे की जर प्रसार झाला किंवा नाही प्रसार प्रक्रियेत 2 प्रक्रिया आहेत एकाला पूर्व जमा प्रक्रिया म्हणतात तर दुसऱ्याला ड्राइव्ह म्हणतात आयन इम्प्लांटेशन मध्ये सर्व जमा करणे आणि चालवणे ही दुसरी प्रक्रिया आहे जी प्रसाराऐवजी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते कारण आयन इम्प्लांटेशन ऑल नावाच्या या तंत्राचा वापर करून आपण अशुद्धींना अधिक अचूक मार्गाने डोप करू शकतो आता एकदा तुम्हाला हे कळले की आपण पटकन लिथोग्राफीचा विभाग पाहू काल आपण शेवटच्या व्याख्यानात जे पाहिले ते आम्ही पाहिले आहे की जर मी लिथोग्राफी वापरतो तर फोटोरेस्टिस्टच्या नमुन्याची तपासणी कशी करावी हे समजू शकते फोटोलिथोग्राफी वापरून फोटोलिथोग्राफी काय योग्य आहे याचा वापर करून फोटोरिस्टने तयार केलेल्या पॅटर्नची मी तपासणी कशी करू शकतो आता जर एखादा धातू असेल तर आपण प्रक्रिया कशी करू शकतो याचा अर्थ आपण धातूची नमुना कशी बनवू शकतो ही पुन्हा महत्वाची पायरी आहे कारण पुढील स्लाइड मी तुम्हाला MOSFET दाखवणार आहे तर आपण फोटोलिथोग्राफी वापरून ऑक्साईड सिलिकॉन सब्सट्रेटवर जमा झालेल्या धातूची नमुना कशी बनवू शकतो ते पाहू एकदा तुम्हाला हे कळले की मग आम्ही प्रत्यक्ष MOSFET फॅब्रिकेशन वर जाऊ तर स्क्रीनवर आपण काय पाहता ते जवळून पहा तर मी तुम्हाला धातूच नमुना कशी बनवायच ते दाखवत आहे धातूची नमुना कशी करावी हे मी स्पष्टपणे धातू लिहत आहे तर आम्ही हे उदाहरण आधीच पाहिले आहे आम्ही S U 8 मध्ये आंतर डिजिटल इलेक्ट्रोड मानक पाहिले आहे आम्ही हे उदाहरण पाहिले आहे आणि MEMS तंत्रज्ञानाचा वापर करून गॅस सेन्सर कसा बनवायचा हे आम्ही पाहिले आहे आता आपण धातूची रचना कशी करावी हे पटकन पाहूया इंटर डिजिटल इलेक्ट्रोड सारखे काहीतरी आहे आपण फक्त पाहू म्हणून की तुम्हाला रिफ्रेशर मिळू शकेल आणि तुम्ही MOSFET कसे आहे हे समजू शकाल जेव्हा मी तुम्हाला MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह दाखवतो तुम्ही प्रक्रिया प्रवाह समजू शकता तर आता आम्हाला माहित आहे की जर आमच्याकडे वेफर असेल तर जर आमच्याकडे ऑक्सिडाईझ वेफर असेल आणि माझ्याकडे ऑक्सिडाइझ वेफरवर धातू असेल तर धातू सिलिकॉन डायऑक्साइड जर मला या धातूची नमुना करायची असेल तर प्रथम मी काय करेन मी कोट फोटोरिस्टिस्ट स्पिन करेन मग स्पिन कोटिंग नंतर पुढील पायरी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे स्टेप वन स्पिन कोट फोटो रेसिस्टन्स पायरी 2 मऊ बेकिंग आहे गरम प्लेटवर एका मिनिटासाठी नव्वद अंशांवर मऊ बेक करावे स्टेप तीन लोड मास्क तर आम्ही मास्क लोड करतो आमच्या इच्छित पॅटर्नचा मुखवटा निवडला जातो आणि मग आम्ही काय करू आम्ही पुढची पायरी म्हणजे आम्ही वेफर उघड करू जे फोटोरिस्टिस्टसह स्पिन लेपित आहे पुढची पायरी ही चौथी पायरी असेल जी तुम्हाला प्रकाशात आणेल तर जर मी हे केले तर पुढील पायरी काय आहे पुढची पायरी म्हणजे मी मास्क अनलोड करेन आणि पुढची पायरी विकसित करीन जे मास्क अनलोड करते आणि माझा फोटोरेस्टिस्ट विकसित करते एकदा मी माझा फोटोरिस्ट विकसित केला की माझ्याकडे काय असेल हा एक सकारात्मक फोटोरिस्ट आहे आणि माझा मुखवटा उज्ज्वल फील्ड मास्क असल्याने माझ्याकडे काय असेल ज्या भागात हा लाल रंग मुखवटावर उघड होत नाही तो फोटोरेस्टिस्टमधील क्षेत्र अधिक मजबूत होईल कारण तो एक सकारात्मक फोटोरिस्टिस्ट आहे पुन्हा जे क्षेत्र उघड होत नाही ते अधिक मजबूत होईल जेव्हा आपण सकारात्मक फोटोरिस्ट वापरत असतो तर मी काय पाहू एकदा मी माझा विकास टप्पा पूर्ण केला की मी माझा फोटोरेस्ट विकसित करतो मी काय पाहू शकतो मला दिसेल की ज्या भागात उघडकीस आलेला नाही तो फोटोरेस्ट तेथे असेल And the area which was exposed by u v light which is this one or this one or this one or this one आणि जे क्षेत्र u v प्रकाशाने उघडले होते जे हे एक किंवा हे एक किंवा हे एक किंवा हे एक आहे आता पुढील पायरी काय आहे आम्हाला धातू खोदण्याची इच्छा आहे कारण धातूची नमुना करण्याची कल्पना आहे तर पुढील पायरी म्हणजे आपण विकसित केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे आपण हार्ड बेक करू हार्ड बेक 120 डिग्री गरम प्लेटवर 1 मिनिट केले जाते हार्ड बेकिंग त्यानंतर पुढील पायरी काय आहे पुढील पायरी म्हणजे धातू खोदणे याचा अर्थ आम्ही वेफर मेटल इचेंटमध्ये बुडवू वेफरला मेटल इचेंटमध्ये बुडवल्यावर काय होईल फोटोरिस्टिस्टच्या खाली असलेली धातू तुम्हाला दिसते की फोटोरिस्टिस्ट कोरले जाणार नाही आणि उर्वरित क्षेत्रातील धातू खोदली जाईल म्हणून जेव्हा मी धातू खोदतो तेव्हा धातू जो फोटोरिस्टिस्टद्वारे संरक्षित असतो तो हा एक आहे 1 2 3 तर ज्या धातूला माझ्या फोटोरिझिस्टने संरक्षित केले आहे ते कोरले जाणार नाही परंतु जे धातू माझ्या फोटोरिझिस्टने संरक्षित केलेले नाही ते कोरले जाईल जेव्हा मी धातू खोदतो तेव्हा माझ्याकडे ही विशिष्ट गोष्ट असेल पुढील पायरी काय आहे पुढील पायरी अर्थातच आहे जेव्हाही तुम्ही अणू धातूचे नक्षीकाम करता त्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवावे लागते तुम्हाला माहित आहे की तुम्हाला ते डिओनाइज्ड पाण्यात स्वच्छ धुवावे लागेल आणि नंतर तुम्हाला ते नायट्रोजन वापरून सुकवावे लागेल ते स्वच्छ धुवा आणि कोरडे करा प्रत्येक पायरीनंतर हे नेहमीच असते आपल्याला कोरडे स्वच्छ धुवावे लागत नाही बेक मास्क लोड करत आहे एक्सपोजर विकसित होत आहे विकसित केल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा स्वच्छ धुवावे लागेल ते D I ने स्वच्छ धुवावे आणि नंतर N 2 ने कोरडे करावे नंतर तुम्हाला हार्ड बेक मेटल खोदकाम करावे लागेल धातूच्या उत्कीर्णनानंतर जेव्हा जेव्हा एखादे रसायन असते तेव्हा तेथे PR विकसित होत असल्याचे दिसते तेथे PR विकसित करण्यासाठी एक रसायन असते म्हणून आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवावे लागेल जेव्हा आपल्याकडे पुन्हा धातू असते तेव्हा रसायन गुंतलेले असते म्हणून आम्हाला ते D I सह स्वच्छ धुवावे आणि नायट्रोजनसह कोरडे करावे लागेल पुढील पायरी पुढील पायरी काय आहे आम्हाला हे फोटोरिस्टिस्ट बरोबर नको आहे म्हणून आम्हाला फोटोरेस्टिस्टची पट्टी काढून टाकावी लागेल फोटोरिस्टिस्ट पट्टीसाठी आपल्या सर्वांना माहित आहे की आम्ही आमचे वेफर एसीटोनमध्ये बुडवू काय होईल तुम्हाला दिसेल की फोटोरेस्टिस्ट काढून टाकले जाईल पुन्हा तुम्ही एसीटोन काय आहे ते पहा याचा अर्थ एसीटोन नंतर तुम्हाला पुन्हा स्वच्छ धुवावे लागेल तुम्हाला स्वच्छ धुवावे लागेल D I ने स्वच्छ धुवावे आणि N 2 कोरडे करावे आता तुम्ही धातूची नमुना कशी बनवू शकता ऑक्सिडेशन डिपॉझिशन आणि लिथोग्राफी द्वारे धातूचा वापर करून किंवा पॅटरिंग करण्यासाठी आपण फोटोलिथोग्राफी कशी करू शकतो याचे हे उदाहरण आहे खूप महत्वाचे कारण आता आम्ही या विशिष्ट कोर्सच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे जात आणि ते आहे तुमचा MOSFET आणि MOSFET कसे तयार केले आहे ते आम्ही पाहू तर प्रथम आपण योजनाबद्ध आकृतीच्या दृष्टीने MOSFET कसे दिसते ते पाहू म्हणून जर मी पुढील स्लाइडवर गेलो तर तुम्हाला दिसेल जर तुम्हाला पुढील स्लाईडवर MOSFET दिसत असेल तर आम्ही काय पाहतो एक P प्रकार सब्सट्रेट आहे थर म्हणजे P प्रकार म्हणजे सिलिकॉन जे आम्ही घेतले आहे P प्रकार मी तुम्हाला सिलिकॉनचे प्रकार दाखवले आहेत मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत एक N प्रकार आहे आणि तेथे P प्रकार आहे जेव्हा मी सिलिकॉनचे प्रकार सांगतो तेव्हा मी तुम्हाला दाखवले आहे याचा अर्थ मी तुम्हाला आधीच्या व्याख्यानांमध्ये 1 0 0 1 1 1 ओरिएंटेड वेफर्स दाखवले आहेत प्रकार 1 0 0 किंवा N type 1 0 0 किंवा P type 1 1 1 किंवा N type 1 1 अभिमुखतेवर आधारित किंवा प्राथमिक फ्लॅट आणि दुय्यम फ्लॅटवर आधारित आम्ही प्राथमिक फ्लॅट आणि दुय्यम फ्लॅटबद्दल बोलत आहोत म्हणून जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही त्या व्याख्यानाकडे परत जाऊ शकता प्राथमिक फ्लॅट आणि दुय्यम फ्लॅट कसा आहे हे समजून घेण्यास आम्हाला मदत करते की वेफर पी टाइप आहे की वेफर एन टाइप आहे आणि ओरिएंटेशन 1 0 0 आहे का किंवा अभिमुखता 1 1 1 ठीक आहे आता आपण ही विशिष्ट आकृती बघूया जे आपण पाहतो तेथे एक पी प्रकार सब्सट्रेट आहे नंतर एक N प्रकार आहे आपण येथे स्त्रोत N प्रकार प्रसार पाहता हे स्त्रोत N आणि ड्रेन आहे तर N टाइप डिफ्यूजन स्त्रोत तयार करण्यासाठी आणि ड्रेन तयार करण्यासाठी केले जाते N प्रकार म्हणजे काय P प्रकारात मी काय करीत आहे मी माझ्या दंडमुक्तीला डोपिंग करत आहे जे एन प्रकार आहे तर हा माझा N प्रकारचा स्त्रोत आहे आणि त्या नंतर माझ्याकडे एक मेटल ऑक्साईड आहे जो तुम्हाला येथे दिसतो हे माझे मेटल ऑक्साईड आहे आणि हे मेटल ऑक्साईड काहीही नाही परंतु माझे गेट ऑक्साईड आहे मग माझ्याकडे इथे एक धातू आहे तुम्ही इथे धातू पाहू शकता हे माझे मेटल ऑक्साईड आहे जे SiO2 आहे आणि हे माझे धातू आहे कारण बाह्य कनेक्शन काढण्यासाठी आपल्याला ते धातूशी जोडणे आवश्यक आहे हा माझा धातू आहे धातू मी तुम्हाला फक्त योजनाबद्ध दाखवत आहे काळजी करू नका आम्ही पुन्हा प्रक्रियेकडे येऊ प्रवाह जेथे तुम्हाला तपशीलवार चरण दिसेल फक्त योजनाबद्ध बघा तर आम्हाला माहित आहे की MOSFET योग्य कसे दिसते आता मी संभाव्य फरक किंवा व्होल्टेज लागू करू शकतो ड्रेन आणि स्त्रोत दरम्यान व्होल्टेज तर मी काय केले ते येथे आहेमी निगेटिव्ह ते स्त्रोत उजवीकडे सोडण्यासाठी पॉझिटिव्ह व्होल्टेज लागू केले आहे आणि जर तसे असेल तर काय होईल येथून माझे इलेक्ट्रॉन ड्रेन कडे आकर्षित होतील आणि आम्हाला माहित आहे की जेव्हा असे होईल तेव्हा आपण या विशिष्ट दिशेने नाल्याचा प्रवाह योग्य प्रकारे दाखवू शकतो इलेक्ट्रॉन आकर्षित होतात जे स्त्रोत सकारात्मक आहे जे ड्रेन उजवीकडे आहे कारण इलेक्ट्रॉन नकारात्मक आहेत तर हे पॉझिटिव्ह टर्मिनलवर जाईल आणि ते पॉझिटिव्ह टर्मिनल माझे ड्रेन आहे कारण माझे व्हीडीएस या विशिष्ट पद्धतीने लागू केले आहेत पुढे आता तुम्ही इथे बघा हे काय आहे हा माझा गेट टू सोर्स व्होल्टेज आहे तर मी इथे काय केले आहे मी गेटवर सकारात्मक अर्ज केला आहे आणि मी स्त्रोताला नकारात्मक लागू केले आहे याचा अर्थ येथे सकारात्मक व्होल्टेजमुळे P प्रकारातील इलेक्ट्रॉन एका गेटच्या उजवीकडे जातील जे अल्पसंख्याक वाहक आहे P प्रकार सब्सट्रेट आहे अल्पसंख्यांक वाहक इलेक्ट्रॉन आहेत बहुसंख्य वाहक छिद्र बरोबर आहेत तर अल्पसंख्यक वाहक जे इलेक्ट्रॉन आहेत ते गेटकडे आकर्षित होतील कारण गेट सकारात्मक आहे हे गेटच्या दिशेने आकर्षित होणार असल्याने हे इलेक्ट्रॉन एक N प्रकार चॅनेल तयार करतील जे येथे उजवीकडे लिहिलेले आहे जे येथे लिहिलेले आहे ते आपल्याला दिलेले आहे म्हणून कोणतीही योजनाबद्ध जेव्हा आपण पाहता तेव्हा ती प्रत्यक्षात जटिल दिसते जेव्हा आपल्याला समजते की ते जटिल नाही आता आपण जे पाहतो ते म्हणजे इलेक्ट्रॉन P प्रकारातून गेटच्या दिशेने आकर्षित होतात आणि ते एक चॅनेल बनवते जे आमचे N प्रकार चॅनेल असेल आता जेव्हा आपल्याकडे चॅनेलच्या मदतीने एन टाइप चॅनेल आहे फक्त इलेक्ट्रॉनच वाहू शकतात जर चॅनेल नसेल तर इलेक्ट्रॉन येथून इकडे कसे जाऊ शकते शक्य नाही शक्य नाही शक्य नाही तेथे चॅनेल बरोबर नाही म्हणून जर एक वाहिनी असेल तर इलेक्ट्रॉन ड्रेन च्या दिशेने वाहू लागतील तर याचा अर्थ काय बघा मी दुसरे उदाहरण देतो समजा या बेटावर बरेच लोक आहेत ही 2 बेटे बेट क्रमांक 1 आणि बेट क्रमांक 2 आहेत या बेटावर बरेच लोक आहेत आणि त्यांना या बेटावर पोहोचायचे आहे तर एक बेट त्यांना या विशिष्ट बेटावर जायचे आहे आता आपण जे पाहतो ते म्हणजे 2 बेटांच्या मध्ये एक नदी आहे आणि नदी खूप खोल आहे आणि ती एक लांब नदी आहे म्हणून जर लोकांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पोहायला माहित नाही तर ते सर्व मरतील आता या प्रकरणात जर मी या 2 बेटांच्या दरम्यान योग्य पूल जोडला असेल आणि काय होईल व्यक्ती या बेटावरून पुढच्या बेटावर थेट बेट 1 बेट 2 वरून हा पूल ओलांडू शकतात परंतु पूल नसेल तर काय जर पूल नसेल तर ते बेट ओलांडू शकत नाहीत त्याच प्रकारे जर स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान पूल नसेल जर स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान कोणतेही चॅनेल नसेल तर येथे स्त्रोत म्हणजे एक ड्रेन आहे जर स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान कोणतेही चॅनेल नसेल तर इलेक्ट्रॉन प्रवाह करू शकत नाही इलेक्ट्रॉन स्त्रोतापासून ड्रेन कडे जाऊ शकत नाही जरी मी V G S लावले तर मला एक चॅनेल तयार करावे लागेल आणि ते चॅनेल गेट टू सोर्स व्होल्टेजच्या मदतीने तयार केले जाईल अशा प्रकारे हा पूल तयार झाला आहे तर इलेक्ट्रॉन येथून येथून येथे वाहू शकतो हा पूल केवळ इलेक्ट्रॉनला प्रवाहित करण्याची सोय करण्यासाठीच नाही तर हे इलेक्ट्रॉन देखील बनलेले आहे तर हे सर्व इलेक्ट्रॉन या पद्धतीने पडलेले आहेत म्हणून आता जेव्हा मी स्त्रोताच्या दिशेने स्त्रोत लागू करतो जो स्त्रोताच्या दिशेने सकारात्मक ड्रेन च्या दिशेने नकारात्मक असतो तेव्हा इलेक्ट्रॉन स्त्रोतापासून निचराकडे वाहतील आणि विद्युत उलट दिशेने वाहतील जे निळ्या बाणाने अगदी सहजपणे दर्शविले आहे अगदी स्पष्ट बरोबर समजले एक गोष्ट जी आपण पाहतो ती म्हणजे जेव्हा आपण पाहतो की तेथे एक P आहे आणि तेथे N बरोबर आहे हे N आहे हे P आहे म्हणून एक कमी होणारा स्तर आहे ही कमी होणारी थर आहे जी तयार केली गेली आहे म्हणूनच ती आहे जेव्हा आपण PN जंक्शन उजवीकडे पाहिले असेल तेव्हा येथे डिप्लेशन लेयर म्हणून दर्शविले आहे जेव्हा तुम्ही P N जंक्शन डायोड पाहिला असेल तेव्हा तुम्हाला दिसेल की P N जंक्शन डायोडमध्ये एक कमी होणारा थर आहे आता आणखी एक गोष्ट म्हणजे मला या सर्व गोष्टी काढून टाकू द्या तर आम्ही योजनाबद्धपणे स्पष्टपणे पाहू शकतो आणि मी हे योजनाबद्ध आरेख इलेक्ट्रॉनिक्स ट्यूटोरियलमधून घेतले आहे जे येथे आहे जेणेकरून आपल्याला एक चांगली योजना काय आहे हे समजेल तर मी तुम्हाला ते शिकवण्यासाठी वापरले आहे ठीक आहे आता पुढील पायरी काय आहे पुढील पायरी म्हणजे तुम्ही इथे पहा स्त्रोत आणि सबस्ट्रेट उजवीकडे एक कनेक्शन आहे तर तुम्हाला दिसेल की MOSFET साधारणपणे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा फक्त तीन टर्मिनल स्त्रोत आहेत गेट आणि ड्रेन उजवीकडे तर चौथे टर्मिनल का नाही कारण सब्सट्रेट अंतर्गत स्त्रोताशी जोडलेले आहे माझा सब्सट्रेट आंतरिकरित्या माझ्या स्रोताशी जोडलेला आहे म्हणूनच तुम्हाला असे दिसून येईल की बहुतेक MOSFET I cs मध्ये फक्त तीन टर्मिनल आहेत जे तुम्हाला बाजारातून अगदी सहजपणे अगदी सहजपणे मिळू शकतात आपण स्क्रीनवर असलेल्या पुढील आकृतीच्या पुढील आकृतीवर जाऊया आणि ती आमची N चॅनेल वर्धन प्रकार MOSFET रचना आहे जी मी आज सर्किट डॉट कॉम वरून घेतली आहे येथे आपण जे पाहतो ते पुन्हा पाहतो की तेथे पी प्रकार सब्सट्रेट आहे आपण पहा मी तुम्हाला येथे काय आहे आणि येथे काय आहे याचे सौंदर्य सांगतो फक्त एका मिनिटात किंवा 4 ते 5 मिनिटांसारखे असू शकते या दोघांमध्ये काय साम्य आहे आणि या 2 मध्ये काय साम्य आहे जेव्हा मी एक म्हणतो आणि मग मी सांगतो 2 समानता काय आहे मी तुम्हाला 4 ते 5 मिनिटांत सांगेन चला इथे बघूया इथे काय आहे हे P टाईप सब्सट्रेट आहे आणि मग आमच्याकडे N टाइप आहे जे तुम्हाला इथे N टाइप डोपंट दिसते हा एक स्त्रोत आहे तो एक ड्रेन आहे आणि नंतर आमच्याकडे येथे एक डायलेक्ट्रिक सामग्री आहे जी SiO2 आहे येथे लिहिलेली आहे आणि नंतर आमच्याकडे एक गेट आहे हे फक्त तिथे एक प्रातिनिधिक आकृती आहे वास्तविक गेट ऑक्साईड अत्यंत पातळ आहे हे गेट ऑक्साईड अत्यंत पातळ आहे आणि नंतर आमच्याकडे गेटमधून धातूचा संपर्क आहे आमच्याकडे स्त्रोतापासून धातूचा संपर्क आहे आमच्याकडे ड्रेन तून धातूचा संपर्क आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता की हे काहीच नाही परंतु तुमचा धातूचा थर आहे तर हा जो आकृती क्रमांक 2 आहे तो काहीच नाही परंतु आपल्या आकृती क्रमांक एक सारखाच आहे आता आम्ही येथे कोणतेही व्होल्टेज लागू केले नाही आम्ही VGS लागू केलेला VGSलागू होत नाही मग आम्ही ड्रेन आणि सोर्स दरम्यान काहीही लागू केले नाही VDS तेथे नाही VGS तेथे नाही म्हणूनच तुम्हाला चॅनेलची कोणतीही निर्मिती दिसत नाही In this case if I just apply VDS then very minority carriers from here we can get In this particular case you will not see any change in current that is your drain current ID We will also see what is the relation between VGS and ID VDS and ID या विशिष्ट प्रकरणात तुम्हाला करंटमध्ये कोणताही बदल दिसणार नाही जो तुमचा ड्रेन करंट आयडी आहे आम्ही VGS आणि VDS VDS आणि ID यांचा काय संबंध आहे तेही पाहू आणि आम्ही वैशिष्ट्ये काढू आणि सर्वकाही मिळवू पण आत्ता मुद्दा हा आहे की तुम्हाला कसे माहित असावे वर्धन प्रकार आणि चॅनेल MOSFET कमीतकमी योजनाबद्ध आकृतीच्या दृष्टीने दिसते तर आता कमीतकमी योजनाबद्ध आकृतीसाठी पुढील स्लाइडमध्ये आपण काय पाहू ते आपण MOSFET कसे बनवू शकतो आम्ही MOSFET कसे वाढवू शकतो ठीक आहे तर पुढील स्लाईड पाहू आणि स्क्रीनवर काय आहे ते समजून घेण्यासाठी तुम्ही एक मिनिट पूर्णपणे एक मिनिट काढा या संरचनेकडे विशेषतः पहा हेP प्रकार सिलिकॉन आहे मी ते कुठेतरी लिहीन तर आपण जे पहात आहोत ते सोपे P प्रकार सिलिकॉन आहे का आम्ही N चॅनेल MOSFET बनावटीकडे पहात आहोत हे काय आहे लाल एक पहिला P प्रकार सिलिकॉन आहे आणि दुसरा निळा N टाइप सिलिकॉन आहे हलका राखाडीसारखा राखाडी तुमचा सिलिकॉन डायऑक्साइड आहे हिरवा रंग तुमचा फोटोरेस्ट आहे गडद राखाडी तुमचा धातू आहे या प्रकरणात आम्ही अॅल्युमिनियमचा विचार केला आहे तुम्हाला समजले ते काय आहे लाल एक P टाइप सिलिकॉन निळा एक N टाइप सिलिकॉन हलका राखाडी सिलिकॉन डायऑक्साइड हिरवा फोटोरिस्टिस्ट गडद राखाडी धातू आहे आता हे एक साइड व्ह्यू साइड व्ह्यू साइड व्ह्यू साइड व्ह्यू आहे मी 4 लिहित आहे ते तुम्ही पहा म्हणून आपण साइड व्ह्यू साइड व्ह्यू साइड व्ह्यू साइड व्ह्यू समजू शकता किंवा आपण क्रॉस सेक्शनल क्रॉस सेक्शनल व्ह्यू म्हणू शकता हे एक शीर्ष दृश्य शीर्ष दृश्य आहे हे एक शीर्ष दृश्य आहे हे एक शीर्ष दृश्य माझे बाण आहे हे एक शीर्ष दृश्य आहे आणि हे एक शीर्ष दृश्य आहे मी उजवे चिन्ह ठेवत आहे हे 4 वरचे दृश्य आहेत आमच्याकडे साइड व्ह्यू आहे जे आम्हाला वरचे दृश्य होते आता ते पहा आणि या प्रक्रियेच्या प्रवाहात काय चालले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा या विशिष्ट प्रक्रियेच्या प्रवाहामुळे तुम्हाला नक्की काय समजते हे समजण्यासाठी मी तुम्हाला 20 सेकंद देईन आपल्याला फक्त बाजूचे दृश्य पहावे लागेल किंवा आपण वरचे दृश्य पाहू शकता आणि काय चालले आहे याचा अंदाज लावू शकता आणि मग आपण एक एक करून चर्चा करू की प्रत्यक्षात काय घडत आहे 20 सेकंद सुरू होते आता आपण समजून घेऊ शकतो की नाही ते पाहूया कमी वेळ बरोबर समजण्यासाठी कमी वेळ तर आपण येथे काय दिले आहे ते एकत्र पाहूया आणि आम्ही पाहू की आपल्याला संपूर्ण प्रक्रियेचा प्रवाह समजेल तर एक एक करून अगदी सहज सुरू करा पहिली पायरी म्हणजे तुम्ही सिलिकॉन वेफर घेत आहात कोणत्या प्रकारचे सिलिकॉनवेफर लाल रंग आहे तर तुम्ही निवडलेला P प्रकार सिलिकॉन वेफर आम्ही P प्रकार सिलिकॉन वेफर निवडले आहे पुढची पायरी म्हणजे आपण सिलिकॉन डाय ऑक्साईड वाढवले आहे बरोबर आम्ही सिलिकॉन डाय ऑक्साईड घेतले आहे सिलिकॉन डायऑक्साइड येथे उजवा राखाडी रंग हलका राखाडी पुढील पायरीवर लिहिलेला आहे पुढील पायरी म्हणजे आमच्याकडे स्पिन लेपित फोटोरेसिस्ट योग्य सोपे आहे पुढचे पाऊल पुढील पायरी म्हणजे आम्ही फोटोलिथोग्राफी केली आहे आणि एक विंडो तयार केली आहे याचा अर्थ आम्ही तुम्हाला योग्य समजलेल्या या 2 क्षेत्रातील फोटोरेस्टिस्ट कोरले आहे पहा पहिली पायरी म्हणजे सिलिकॉन पुढची पायरी म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड पिकवले आहे पुढची पायरी म्हणजे आपल्याकडे फिरकी लेपित फोटोरिस्ट आहे स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट नंतर आम्ही फोटोलिथोग्राफी वापरून ही विंडो उघडली आहे ते कसे करायचे ते तुम्हाला आधीच माहित आहे मी ते तुम्हाला मागील उदाहरणांमध्ये दाखवले आहे एकदा आपण एक विंडो तयार केली की पुढील सिलिकॉन डायऑक्साइड खोदणे असेल तर येथे आपण सिलिकॉन डायऑक्साइड खोदले आहे तर आपण येथे सिलिकॉन पाहू शकता जे आपण येथे पाहू शकता ते येथे सिलिकॉन आहे आणि येथे का आहे कारण आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड कोरले आहे सिलिकॉन डायऑक्साइड कसे खोदता येईल मी तुम्हाला सांगितले होते की इथे सहज होईपर्यंत आम्ही बफर हायड्रोफ्लोरिक acidसिड वापरू शकतो चला फक्त या विभागाची पुनरावृत्ती करूया प्रथम पहा आपण P प्रकार सिलिकॉन घेतो पुढची पायरी म्हणजे आपण सिलिकॉन डाय ऑक्साईड वाढवतो जसे आपण थर्मल ऑक्सिडेशन वापरून सिलिकॉन डायऑक्साइड कसे वाढवतो पुढची पायरी म्हणजे स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट नंतर आम्हाला प्रीबेकिंग योग्य किंवा सॉफ्ट बेकिंग करायचे होते मग आम्हाला मास्क लोड करायचा होता आणि मग आम्हाला वेफर उघड करायचे होते मग आम्हाला फोटोरिस्ट विकसित करायचे होते आणि जेव्हा तुम्ही डेव्हलप कराल फोटोरिस्टिस्ट कारण तुमचे नमुने असे आहेत की तुम्ही या 2 खिडक्यांमधून फोटोरेस्टिस्ट खोदून घ्याल आणि इथे तुम्ही प्रकाश पाहू शकता राखाडी रंग हलका राखाडी म्हणजे काय की आपण फोटोरिस्टिस्टच्या खाली सिलिकॉन डायऑक्साइड पाहू शकता तर वेफरचे उर्वरित क्षेत्र आहे या बाणांद्वारे दर्शविलेले क्षेत्र फोटोरिस्टिस्ट द्वारे संरक्षित आहे येथे दर्शवलेले हे 2 बाण फोटोरेस्टिस्टद्वारे संरक्षित नाहीत आता मी हे वेफर बफर हायड्रोफ्लोरिक acidसिडमध्ये बुडवीन हे वेफर बफर हायड्रोफ्लोरिक acidसिडमध्ये बुडवल्यावर माझ्याकडे काय असेल मी सिलिकॉन डायऑक्साइड खोदून घेईन जेव्हा मी सिलिकॉन डायऑक्साइड खोदतो तेव्हा मी काय पाहू शकतो मी पाहू शकतो की मी इथून सिलिकॉन डायऑक्साइड काढून टाकले तर मी काय पाहू शकतो मी सिलिकॉन बरोबर पाहू शकतो जे मी इथे पहात आहे मी आता सिलिकॉन डायऑक्साइड खोदतो तेव्हा मी सिलिकॉन पाहू शकतो मग आम्ही जे केले ते म्हणजे आम्ही 2 खिडक्या एक आणि दोन उजव्या ऑक्सिडाइज सिलिकॉन सब्सट्रेटवर तयार केल्या आहेत जेणेकरून मला या खिडकीतून सिलिकॉन दिसेल पुढील पायरी काय आहे पुढची पायरी म्हणजे तुम्हाला काढून टाकावे लागेल फोटोरेस्टिस्ट काढा फोटोरोसिस्ट काढून टाकण्यासाठी आम्ही जे करू शकतो ते अगदी सहजपणे आम्ही वेफर बुडवू शकतो आम्ही हे वेफर एसीटोन फोटोरेस्टिस्ट काढण्यात बुडवू शकतो आपल्याला ते बरोबर माहित आहे तर इथेच आम्ही वेफर एसीटोनमध्ये बुडवतो आणि आपण पाहू शकतो की तेथे फक्त सिलिकॉन डायऑक्साइड आहे हे SiO 2 आहे आणि लाल रंग काही नाही परंतु तुमचे सिलिकॉन P प्रकार सिलिकॉन बरोबर आहे तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत पुढची पायरी म्हणजे आम्हाला पसरवायचे आहे किंवा आम्हाला आयन इम्प्लांट करावे लागले जे आम्हाला आयन इम्प्लांट किंवा डिफ्यूज करायचे आहे आम्हाला आयन इम्प्लांट करावे लागेल किंवा एन टाइप सिलिकॉन पसरवावे लागेल एन प्रकार सिलिकॉन हा निळा रंग निळा रंग आहे तर आपल्याला एन प्रकार सिलिकॉनला पी प्रकार सिलिकॉनमध्ये का पसरवावे किंवा रोपण करावे लागेल म्हणून जेव्हा आम्ही हे आणि हे पसरवतो तेव्हा आम्ही स्त्रोत आणि निचरा तयार करतो आम्ही आमचा क्रॉस सेक्शन पाहू शकतो की आपण येथे पसरत आहोत तर सिलिकॉन डाय ऑक्साईड N प्रकार सिलिकॉन हे सिलिकॉन डायऑक्साइड N प्रकार सिलिकॉन आहे डोपंट SiO2 द्वारे आत प्रवेश करू शकत नाही N type डोपंट SiO2 द्वारे सिलिकॉन डायऑक्साइड द्वारे आत प्रवेश करू शकत नाही आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की सिलिकॉन डायऑक्साइड मुखवटा संरक्षक मुखवटा म्हणून कार्य करते म्हणजे डोपंट गोष्टी पसरवू शकणार नाही परंतु डोपंट विंडोमध्ये पसरू शकतात जे आपण येथे पाहतो आणि आम्ही तयार केलेल्या विंडोमध्ये डोपंट पसरवू शकतो आणि अशा प्रकारे आमच्याकडे स्त्रोत आणि ड्रेन आहे स्त्रोत आणि ड्रेन यांचे प्रसार हा प्रसार N टाइप डिफ्यूजन का आहे कारण आम्ही P टाइप सब्सट्रेटसह सुरुवात केली हे पी टाइप सब्सट्रेट आहे लाल एक P टाइप सब्सट्रेट आहेम्हणून आम्हाला N प्रकार डोपॅंट असलेल्या डोपंटला पसरवावे लागले कारण आम्ही एन चॅनेल तयार करीत आहोत चॅनेल N चॅनेल MOSFET असावे चला बघूया पुढचे काय आहे पुढे आपण पुन्हा सिलिकॉन डाय ऑक्साईड वाढवतो तर आपण येथे पाहू शकता की पुढील चरण काय आहे पुढील पायरी म्हणजे आमच्याकडे स्पिन लेपित फोटोरिस्टिस्ट आहे या विशिष्ट भागातून हे विशिष्ट क्षेत्र इथेच आहे त्यानंतर मला खिडकी खोदली पाहिजे तर खिडकी खोदण्याचा अर्थ काय आहे जे तुम्ही इथे पाहू शकता ते तुम्ही पाहू शकता मी इथे SiO2 पाहू शकतो माझ्याकडे आहे मी इथे पाहू शकतो SiO2 राईट तुम्ही इथे पाहू शकता SiO2 पाहू का कारण तेथे एक विंडो तयार केली आहे तर एकदा मी SiO2 पाहिले की मी काय करू मला SiO2 खोदणे आहे तर जेव्हा मी SiO2 खोदतो तेव्हा मी SiO2 कसे खोदू शकतो या वेफरला बफर हायड्रोफ्लोरिक एसिडमध्ये बुडवून मला ही विशिष्ट प्रतिमा मिळेल जे तुम्ही पाहू शकता क्रॉस सेक्शनवर तुम्ही पाहू शकता की तेथे फोटोरेस्टिस्ट आहे गेट ऑक्साईड आहे या प्रदेशात ऑक्सिड दिसत नाही तर आपण थेट सिलिकॉन पाहू शकतो हे आपण येथे पाहू शकता आपण जे पाहू शकता ते म्हणजे आपण पाहू शकता की तेथे एन प्रकार आहे मध्यभागी एन प्रकार सिलिकॉन सोपे आहे तर या नंतर आपल्याला काय करायचे आहे यानंतर आपल्याला PR खोदणे किंवा बंद करणे आवश्यक आहे PR काढून टाकणे पीआर म्हणजे वेफरला एसीटोनमध्ये बुडवणे तर आता आम्ही वेफर एसीटोनमध्ये बुडवत आहोत आम्हाला हे विशिष्ट वेफर मिळेल तर आमच्याकडे काय आहे आम्ही येथे सिलिकॉन थेट उघड करू शकतो आणि थोडेसे गेट थोडे स्त्रोत आणि ड्रेन क्षेत्रे देखील उघडकीस आली आहेत आपण ड्रेन स्त्रोत आणि सिलिकॉन तीन गोष्टी पाहू शकता जे आपण पाहू शकता तर आता आपण पुढचे पाऊल काय करू ते म्हणजे आपण या भागात ऑक्साईडचा पातळ थर वाढवू तर माझे पेन लाल असल्यामुळे तुम्ही पाहू शकत नाही पण मला हा थर काय म्हणायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ऑक्साईडचा पातळ थर आम्ही वाढला आहे ऑक्साईडचा पातळ थर का कारण हे तुमचे गेट ऑक्साईड असेल तर आम्ही जे केले ते आम्ही या खिडकीमध्ये ऑक्साईडचा पातळ थर वाढवले आहे ते स्त्रोताच्या वर आहे आणि असे निचरा आहे की ते स्त्रोत आणि ड्रेन क्षेत्र ओव्हरलॅप करते तर आम्ही काय केले आम्ही ऑक्साईडचा पातळ थर वाढवला आहे जो आमचा गेट ऑक्साईड आहे जोपर्यंत हे स्पष्ट नाही हो नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा वाचा So if you are with me we have here which is our gate oxide म्हणून जर तुम्ही माझ्याबरोबर असाल तर आमच्याकडे येथे आहे जे आमचे गेट ऑक्साईड आहे पुढील पायरी काय आहे गेट ऑक्साईड नंतर आम्ही कोट फोटोरिस्टिस्ट फिरवू ते स्पिन कोट फोटोरिस्टिस्ट आहे आम्ही खिडकी अशा प्रकारे उघडू की खिडकी सिलिकॉन डायऑक्साइडपर्यंत जाईल आणि पुढील पायरी आम्ही बफर हायड्रोफ्लोरिक सिड वापरून सिलिकॉन डायऑक्साइड खोदून काढू तर तुम्ही इथे पाहू शकता आम्ही आता ऑक्साईड पाहू शकतो आम्ही इथे ऑक्साईड पाहू शकतो आम्ही येथे स्रोत पाहू शकतो आम्ही येथे योग्य निचरा पाहू शकतो तर आपण येथे काय पाहू शकतो आपण थेट स्त्रोत पाहू शकतो आपण थेट ड्रेन पाहू शकतो तर आपण इथे येताना कुठे पाहिले आणि त्याला ऑक्साईड कुठे मिळते एक खिडकी तयार केल्यानंतर आम्ही एक गेट ऑक्साईड तयार केले गेट ऑक्साईड तयार केल्यानंतर आमच्याकडे स्पिन लेपित फोटोरिस्ट आहे स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट बरोबर आम्ही खिडकी उघडली आहे जेणेकरून आम्हाला स्त्रोत आणि ड्रेनमध्ये प्रवेश मिळेल म्हणून जेव्हा आपण खिडकी उघडता तेव्हा सिलिकॉन डायऑक्साइड वापरा येथे आपण सिलिकॉन डायऑक्साइड पाहू शकता तर आपल्याला सिलिकॉन डायऑक्साइड खोदणे आवश्यक आहे हे सिलिकॉन डायऑक्साइड आम्ही बफर हायड्रोफ्लोरिक acidसिडमध्ये वेफर का घालतो हे आपण खोदू शकतो आणि आपण स्त्रोत पाहू शकता आणि स्त्रोत पाहू शकता आणि येथेच ड्रेन करू शकता आता या प्रदेशातील हा स्त्रोत आणि ड्रेन सुलभ आहे तर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला धातू वाढवावा लागतो कारण आपल्याला बाह्य संपर्क बरोबर घ्यावा लागतो म्हणून बाह्य संपर्क वाढवण्यासाठी किंवा बाह्य संपर्क बाहेर काढण्यासाठी आम्हाला अॅल्युमिनियम किंवा धातू जमा करावी लागेल आता एकदा तुम्ही पुढची पायरी काय आहे पुढील पायरी म्हणजे स्पिन कोट फोटोरिस्टिस्ट वापरणे स्पिन कोट फोटोरिस्टिस्ट लिथोग्राफी करा आणि हे विशिष्ट क्षेत्र उघडा जेव्हा आपण हे विशिष्ट क्षेत्र उघडता तेव्हा आपण येथे पाहू शकता की हे वरचे दृश्य आहे हा एक क्रॉस सेक्शन आहे नंतर आपण धातू खोदून घ्या आणि नंतर धातू खोदून काढा आपल्याला माहित आहे की धातू आता कशी खोदली पाहिजे तर जेव्हा तुम्ही धातू खोदता तेव्हा तुम्हाला इथे काय दिसते धातूसाठी एक स्त्रोत कनेक्शन आहे तेथे एक निचरा धातू जोडलेला आहे आणि येथे आपले गेट आहे तर तुम्ही काय केले तुम्हाला आता N चॅनेल MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह समजला आहे N चॅनेल MOSFET कसे बनवले आहे ते येथे पहा आणि येथे आता आपण पाहतो की आपण तासांपर्यंत का समजून घेत होतो आपण थर्मल ऑक्साईड कसे वाढवू शकतो आम्ही धातू कसे जमा करू शकतो लिथोग्राफी कशी करू शकतो लिथोग्राफी का करू शकतो का करू शकतो धातू खोदणे N चॅनेल MOSFET तयार करण्यासाठी प्रक्रियेचा प्रवाह समजून घेण्यापूर्वी आपण सर्व पायऱ्या का शिकायच्या ते आता पाहू शकतो तर मी पुन्हा एकदा ते पुन्हा करू दे मला पुन्हा एकदा ते पटकन पुनरावृत्ती करू दे त्याच पद्धतीने थोड्या वेगाने नाही तर आम्ही आमचा MOSFET प्रक्रिया प्रवाह समजू शकतो आणि जर तुम्ही निरीक्षण केले तर मी तुम्हाला एक युक्ती दाखवतो तुम्ही इथे किती मास्क वापरले आहेत कारण तुम्ही कोरीव काम केले आहे तुम्ही लिथोग्राफी केली आहे तुम्ही पुन्हा धातू जमा केली आहे तुम्ही पुन्हा केली आहे लिथोग्राफी मग तुमच्याकडे डोप स्त्रोत आहे आणि बरोबर काढून टाका मग तुम्ही खिडक्या तयार केल्या तर तुम्ही किती मास्क वापरले आहेत 1 मास्क 2 मास्क 3 मास्क किंवा 4 मास्क जेव्हाही आम्ही फोटोरेस्टिस्ट जमा करत असतो जो एक मुखवटा असेल तुम्ही पाहता की आम्ही स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट आहोत सॉरी स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट जमा करत नाही जेव्हा आपण स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट असतो तेव्हा आम्ही एक मास्क फोटोरिस्टिस्ट वापरतो स्पिन लेपित 1 फोटोरिस्टिस्ट स्पिन लेपित 2 फोटोरिस्टिस्ट स्पिन लेपित तिसऱ्यांदा फोटोरिस्टिस्ट स्पिन लेपित चौथी वेळ 4 मास्क प्रक्रिया सामान्यतः जेव्हा आपण या प्रकारचा प्रश्न असतो आणि विद्यार्थी प्रश्न विचारतात MOSFET तयार करण्यासाठी किती मुखवटे वापरले जातात तेव्हा तुम्ही गणना करा ओह मी पहिल्यांदा विंडो तयार केली तर कदाचित हा पहिला मुखवटा असेल मग जेव्हा मी कुठेतरी खिडकी तयार केली अरे इथे दुसरा मुखवटा तर अरे इथे तो आणखी एक मुखवटा आहे तो आणखी एक मुखवटा नाही तर या सर्व गोंधळासह आपल्याला किती मुखवटे आहेत हे समजून घेण्यासाठी अनेक पायऱ्या पहाव्या लागतील किती मास्क वापरतात हे समजून घेण्याचा एक सोपा मार्ग स्पिन कोटिंग किंवा फोटोरिस्टिस्ट जेथे केले जाते तेथे फक्त मास्क वापरावा आता पुन्हा गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळी नमुना वेगळा असतो म्हणूनच आम्ही 4 मुखवटे वापरत आहोत MOSFET साठी तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता 1 2 3 4 4 मुखवटा तर आपण बघूया आपण काय केले ते पाहूया येथून प्रारंभ करून येथे कॉन्सेंट्रेट सिलिकॉन P टाइप सिलिकॉन आम्ही घेतले आहे त्यानंतर आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड वाढवले आहे या सिलिकॉन डायऑक्साइडवर आम्ही स्पिन लेपित फोटोरिस्टिस्ट केले आहे त्यानंतर जेव्हा मी लिथोग्राफी म्हणतो तेव्हा आम्ही लिथोग्राफी तंत्र केले आहे याचा अर्थ फोटोलिथोग्राफी हे ई बीम लिथोग्राफी असू शकते जे आम्ही या विशिष्ट कोर्सचा भाग नाही परंतु लिथोग्राफीचे अनेक प्रकार आहेत एक फोटोलिथोग्राफी आहे एक ई बीम लिथोग्राफी आहे नंतर एक्स रे लिथोग्राफी आहे नंतर तेथे आहे मास्क कमी लिथोग्राफी आम्ही या विशिष्ट कोर्समध्ये या गोष्टींचा समावेश करत नाही परंतु आपण फक्त समजता की काही लिथोग्राफी तंत्र वापरले जाते म्हणून तरीही पहिली पायरी सिलिकॉन आहे जी पी प्रकार सिलिकॉन आहे मग आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड वाढवले आहे नंतर आमच्याकडे स्पिन लेपित फोटोरिस्टिस्ट आहे आम्ही लिथोग्राफी केली आहे याचा अर्थ आम्ही सॉफ्ट बेकिंग केले आहे आम्ही मास्क लोड केला आहे आम्ही वेफर उघड केला आहे आम्ही मास्क विकसित केला आहे आणि मग आम्ही या विशिष्ट विभागात पोहोचलो आहोत जिथे आम्ही 2 विंडो ऑटो तयार विंडो तयार केल्या आहेत आम्हाला सिलिकॉन खोदणे आहे या प्रदेशातून डायऑक्साइड म्हणून आम्ही वेफर हे वेफर हे विशिष्ट वेफर बफर हायड्रोफ्लोरिक acidसिडमध्ये ठेवत आहोत आणि आम्हाला हा विशिष्ट नमुना दिसेल जे आपण वेफरमध्ये सिलिकॉन पाहू शकता आता तुम्हाला हे फोटोरिस्टिस्ट काढावे लागेल तर आम्ही हे फोटोरिस्टिस्ट काढून टाकून एसीटोन वापरून फोटोरेस्टिस्ट काढून टाकले आहे त्यानंतर तुम्हाला डोप करावा लागेल आपल्याला हे क्षेत्र डोप करावे लागेल म्हणून आम्ही या 2 क्षेत्राला डोप करण्यासाठी N टाइप सिलिकॉन वापरत आहोत आणि आम्ही डिफ्यूजन किंवा आयन इम्प्लांटेशन वापरून ते डोप करू शकतो एकदा आपण हे केले की आमच्याकडे स्त्रोत आणि निचरा आहे आता आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड वाढवू पुन्हा एकदा आम्ही स्पिन कोट फोटोरिस्टिस्ट करू स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट नंतर आम्ही वेफरच्या मध्यभागी असलेली एक खिडकी उघडू जी या विशिष्ट पद्धतीने आपण येथे पाहू शकता आणि मग आपण सिलिकॉन डायऑक्साइड खोदून काढू जे आपण येथे पाहू शकता आम्ही हे सिलिकॉन डायऑक्साइड आधीच खोदत आहोत आणि आम्हाला सिलिकॉन डायऑक्साइड खोदणे होते जेव्हा आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड खोदतो तेव्हा तुम्हाला हा विशिष्ट प्रदेश दिसेल जिथे तुम्ही स्त्रोत ड्रेन पाहू शकता तेथे N प्रकार प्रसार स्तर N प्रकार N प्रकार आहे आणि तुम्ही येथे एक केंद्र पाहू शकता हे एक P प्रकार चॅनेल आहे तर जेव्हा तुम्ही खोदकाम करता तेव्हा तुम्ही हेच पाहता SiO2right SiO2 बरोबर होते SO जेव्हा तुम्ही SiO2 खोदता तेव्हा तुम्ही या विशिष्ट प्रदेशापर्यंत पोहचता यानंतर तुम्ही काय करता ते फोटोरेस्ट काढून टाकता फोटोरेस्टिस्ट काढून टाकणे किंवा फोटोरेस्टिस्ट काढणे हे फोटोरिस्टिस्ट स्ट्रिपरमध्ये केले जाते जे तुमचे एसीटोन आहे जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हाला जे मिळेल ते आम्ही तुम्हाला मिळवू तर आपल्याला ऑक्साईडचा पातळ थर वाढवावा लागेल जो आपला गेट ऑक्साईड आहे आता आम्हाला माहित आहे की आम्ही थर्मल ऑक्सिडेशनमध्ये 2 प्रकारच्या ऑक्सिडेशनचा अभ्यास केला आहे एक ओले ऑक्सिडेशन आणि दुसरा कोरडा ऑक्सिडेशन आणि जेव्हा मी तुम्हाला ओले ऑक्सिडेशन आणि ड्राय ऑक्सिडेशन शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितले की जेव्हा तुम्हाला गेट ऑक्साईड वापरावे लागेल तेव्हा तुम्हाला ड्राय ऑक्सिडेशन वापरावे लागेल आणि जेव्हा तुम्हाला फील्ड ऑक्साईड वापरावे लागेल तेव्हा तुम्हाला ओले ऑक्सिडेशन वापरावे लागेल तर येथे गेट ऑक्साईडसाठी तुम्ही ऑक्सिडेशन कोरडे कराल आणि तुम्ही गेट ऑक्साईडचा एक पातळ थर तयार कराल जो तुम्ही या विशिष्ट क्रॉस सेक्शनमध्ये इथे किंवा उजवीकडे पाहू शकता आम्ही पाहू शकतो की गेट ऑक्साईड येथे आहे आणि ते आहे इतर ऑक्साईडच्या तुलनेत पातळ जे येथे आहे किंवा येथे आहे हे पातळ आहे जे गेट ऑक्साईड आहे आता गेट ऑक्साईड वाढवल्यानंतर आम्ही पुन्हा कोट फोटोरिस्टिस्ट फिरवू आम्ही एक खिडकी तयार करतो आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड काढून टाकतो जेणेकरून आम्ही स्त्रोतामध्ये प्रवेश करू आणि ड्रेन करू शकू त्यानंतर आम्ही अॅल्युमिनियम किंवा धातूचा वापर करून आम्ही जमा करू आम्ही जमा करू या विशिष्ट वेफरवर धातू जमा करून आम्ही हे वेफर कोट करू जेव्हा आपण धातू जमा करतो तेव्हा आपण हे पाहू शकता की हे सर्व क्षेत्र स्त्रोत आणि तसेच गेट व्यापत आहे मग आपल्याला स्त्रोत आणि गेट वेगळे करावे लागेल आणि निचरा करावे लागेल याचा अर्थ स्त्रोत आणि गेट वेगळे केले पाहिजेत गेट आणि ड्रेन वेगळे केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला पुन्हा कोट फोटोरिस्टिस्ट फिरवावे लागेल लिथोग्राफी करा आणि नंतर आपण पाहू शकता की तेथे एक वेगळेपणा आहे नंतर एकदा विभक्त झाल्यावर आपल्याला खोदणे आवश्यक आहे येथून धातू तर तुम्हाला हे वेफर अॅल्युमिनियम इचेंटमध्ये बुडवावे लागेल जेव्हा तुम्ही ते अॅल्युमिनियम खोदकाम कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की उर्वरित क्षेत्रातील अॅल्युमिनियम योग्यरित्या खोदले जातील आणि फक्त तुम्हाला येथे दिसेल अॅल्युमिनियम कोरलेला आहे अॅल्युमिनियम कोरलेला आहे अॅल्युमिनियम कोरलेला आहे अॅल्युमिनियम कोरलेला आहे नाल्यातील स्त्रोताशिवाय आणि गेटवर आपण येथे स्त्रोत ड्रेन आणि गेट बरोबर पाहू शकता अशाप्रकारे तुम्ही तुमचे N चॅनेल MOSFET तयार करता अगदी छान तुम्ही N चॅनेल MOSFET तयार केले तर मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व व्याख्यानांकडे लक्ष द्या जे मी तुम्हाला आत्तापर्यंत शिकवले आहे आणि नंतर आणि नंतरच तुम्हाला एन चॅनेल MOSFET कसे बनवता येईल हे समजण्यास सक्षम असेल अशाच प्रकारे फॅशन बनवण्याचा प्रयत्न करा किंवा पी चॅनेल MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह काढण्याचा प्रयत्न करा आता मी तुला काय दाखवले आहे मी तुम्हाला एक N चॅनेल MOSFET दाखवले आहे आणि तुम्ही घरी जे प्रयत्न करू इच्छिता ते मी करू इच्छितो ते म्हणजे P चॅनेल MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह काढणे अशाच प्रकारे हे N चॅनेल आहे तुम्हाला हे N चॅनेल दिसते मी तुम्हाला P चॅनेल MOSFET काढावे अशी इच्छा आहे P चॅनेल MOSFET आहे होय जर ते काढा तर नाही तर काढू नका ते शक्य आहे की नाही ते सांगा प्रयत्न करा आणि मला कळवा की हे शक्य आहे की नाही ते आपण कुठे लिहू शकतो हे समजू शकतो की नाही हे कसे तयार करावे किंवा N चॅनेल आणि P चॅनेल MOSFETs कसे तयार करावे या प्रक्रियेचा प्रवाह लिहू शकतो तर आपल्याला आता माहित आहे की आमच्या ऑक्सिडेशनचा उपयोग काय आहे आपल्याला आता माहित आहे की आमच्या डिपॉझिशनचा काय उपयोग आहे आपल्याला आता माहित आहे की आम्ही फोटोलिथोग्राफी कशी वापरत होतो आणि आम्ही सर्व गोष्टी एकत्र कसे जोडत आहोत हे समजून घेण्यासाठी आम्ही MOSFET कसा बनवू शकतो सर्वसाधारणपणे आज आपल्याला जे समजले ते म्हणजे MOSFET योजनाबद्ध कसे दिसते स्त्रोत ड्रेन आणि गेटची भूमिका काय आहे आणि आम्ही एन चॅनेल MOSFET चे उदाहरण घेतले आहे जे आम्ही पुढील मॉड्यूलमध्ये पाहू सारखे व्याख्यान आम्ही MOSFET वैशिष्ट्ये कशी समजू शकतो आणि आम्ही स्त्रोत VDS मधून ड्रेन कसे काढू शकतो तेथे व्होल्टेज विरुद्ध किंवा VD विरुद्ध ID किंवा VDS विरुद्ध ID ड्रेन वैशिष्ट्ये वाढीच्या प्रकारासाठी कमी करण्याच्या प्रकारासाठी आणि आम्ही एमओएसएफईटीचा अनुप्रयोग देखील पाहू ठीक आहे म्हणून मला आशा आहे की मी तुम्हाला आज जे शिकवले ते तुम्हाला समजले असेल हे समजून घ्या हे वाचा हे ऐका हे समजणे इतके सोपे नाही एका वेळी जेव्हा तुम्हाला गोष्टी माहीत असतील तेव्हाही म्हणून मी आज तुम्हाला जे काही शिकवले ते फक्त समजून घ्या आणि जर तुम्हाला MOSFET शी संबंधित प्रश्न असतील किंवा पूर्वीच्या व्याख्यानांशी संबंधित असतील तर तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारण्यास मोकळे आहात तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की मी तुमच्याकडे योग्य उपाय घेऊन परत येईन जेणेकरून आम्ही सर्व एकाच पृष्ठावर आहोत तर तोपर्यंत तुम्ही लोक काळजी घ्या आणि मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये भेटू जिथे आम्ही MOSFET ला अधिक तपशीलांमध्ये समजतो आणि तोपर्यंत ते कसे ऑपरेट केले जाऊ शकते हे आपण समजून घ्या बाय